विद्यार्थ्याचे स्वागत आहे मागील वर्गात आपण कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट बद्दल चर्चा केली आणि तेथे आपण हे शिकत होतो की टोटल कॉस्ट ही वेगवेगळ्या उप घटकांमध्ये विभागलेली असते आणि उत्पादन किंवा सेवेची एकूण किंमत कशी मोजली जाते म्हणूनच मी या पूर्वी चर्चा केल्याचा हेतू हा होता की खर्च कोठे नियंत्रणातून निघतोय हे शोधणे ते कसे दुरुस्त करावे आणि कोणती कारवाई केली जाऊ शकते तर वेगवेगळे घटक किंमतीचे चार उप घटक आणि शेवटी विकल्या जाणा product्या उत्पादनाची किंमत येथे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की कोणत्याही उत्पादन संस्थेच्या किंमतीची किंमत किंवा स्टेटमेंट अत्यंत गोपनीय कागदपत्र आहे हे अत्यंत गोपनीय कागदपत्र आहे ते ते कोणाबरोबर किंवा इतर कोणत्याही बाजूने किंवा कोणत्याही बाहेरील टणक आणि बाहेरील बाजूस सामायिक करत नाहीत आणि उत्पादनाची किंमत कशी मोजली जाते हे माहित नसते कारण हा एक अतिशय सामरिक निर्णय आहे आपणास फर्मकडून बरेच प्रयत्न करावे लागतील उत्पादनाच्या एकूण खर्चाची गणना करण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल असे क्षेत्र शोधण्यासाठी किंवा खर्चाच्या नियंत्रणासाठी तसेच जर किंमत नियंत्रणाबाहेर गेली असेल तर ती शोधण्यासाठी कंपनीला बरेच प्रयत्न करावे लागतील हे एक गोपनीय विधान आहे याला कठोर नियंत्रणाखाली ठेवले जाते आणि इतर कोणत्याही कंपनीला इतर कंपनीच्या किंमतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती असेल तर ते हेरगिरी करू शकतात ते त्यांचे कर्मचारी पाठवतात ज्या कंपनीच्या कर्मचार्यांना त्यांची कॉस्ट शीट आवश्यक आहे ते कॉस्टिंग विभागातील खर्च विभागात जातात ते हे कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते परत त्यांच्या कंपनीकडे येतात तर याचा अर्थ असा आहे की लोक किंमत मोजणे किंवा कंपन्यांच्या किंमतीविषयी माहिती घेण्यासाठी हेरगिरी करण्याच्या मर्यादेपर्यंत जातात तर हा एक अतिशय गोपनीय कागदपत्र आहे परंतु कॉस्ट ला उप घटकांमध्ये विभागण्याचा मुख्य हेतू असतो कि जबाबदारी केंद्रांची निर्मिती करणे म्हणून जर कोणत्याही वेळी खर्च नियंत्रणाबाहेर गेला तर आपण खर्च कसे नियंत्रित करावे हे शोधू शकतो आता आपण लवकरच विविध प्रकारच्या किंमतींबद्दल शिकू या आपण त्या वेगवेगळ्या वेळी वापरत असतो पुढील चर्चेत पुढील येत्या व्याख्यानांमध्ये आपण विविध प्रकारचे खर्च वापरू जरी आपणास या सर्व किंमतींची माहित असेल मला असे वाटते की यापूर्वी आपण हे ऐकले असेल परंतु या खर्चाबद्दल आपणास त्वरितपणे जाणून घायचे आहे जेणेकरून जेव्हा आपण नंतर जेव्हा चर्चा करू तेव्हा तुम्हाला सहज समजेल कि मी कोणत्या प्रकारच्या कॉस्ट बद्दल बोलत आहे तर किंमतीचे वेगवेगळे प्रकार आहेत किंमतीचे नाव वेगवेगळ्या नावाखाली दिले जाऊ शकते ज्याला आपण वेलवेगळ्या संज्ञा म्हणू तर आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत तर मग आपल्याकडे किती प्रकारच्या किंमती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चे विविध प्रकार आहेत नंतर आपण आपल्या चर्चेत त्या संदर्भात चर्चा करू म्हणूनच या वेगळ्या प्रकारच्या किंमतींचा आढावा त्वरित घ्यावा लागेल जेणेकरून नंतर आपण त्यांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केल्यावर त्याबद्दलची माहिती स्पष्ट होईल प्रथम घटक म्हणजे एलिमेंट किंवा आणलयसिस कॉस्ट एलिमेंट आपल्या भौतिक श्रम आणि इतर ओव्हरहेडसारखे असतात हे खर्चाचे घटक आहेत तर आपण ज्या भौतिक खर्चाविषयी बोलत आहोत ते म्हणजे श्रम किंमत ज्याबद्दल आपण बोलत आहोत तसेच डायरेक्ट ओव्हरहेड कॉस्ट बद्दल हि आपण बोलत आहोत तर या कॉस्ट च्या समावेश एलिमेंट कॉस्ट मध्ये केला जातो आणि फंक्शन्स कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च विपणन खर्च वितरण खर्च व आर्थिक किंमत आपण फर्ममध्ये किंवा संस्थेत विविध कार्ये करतो आणि या कार्येमुळे उद्भवणाऱ्या भिन्न किमतींना फंक्शन्स कॉस्ट म्हणून ओळखली जाते तर आपल्याकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष किंमत आहे डायरेक्ट कॉस्ट म्हणजे आपण म्हणू शकता की घटक किंमत घटक म्हणजे उत्पादन प्रक्रिया मध्ये वापरले जाणारे घटक जसे कि मटेरियल हा एक घटक आहे तर या कॉस्ट ला आपण डायरेक्ट कॉस्ट असे म्हणतो ज्याबद्दल आपण येथे चर्चा केली या तीन कॉस्ट म्हणजे डायरेक्ट कॉस्ट ज्यामुळे प्राइम कॉस्ट बनते आणि या तीन कॉस्ट मिळून प्राइम कॉस्ट बनवतात तर याचा अर्थ असा आहे की या तीन घटकांपैकी एक म्हणजेमटेरियल नंतर लेबर आणि नंतर आपल्याकडील डायरेक्ट एक्सपेन्सेस हे डायरेक्ट कॉस्ट चे घटक आहेत तर अश्या कॉस्ट ज्या स्पष्टपणे ओळखल्या जाऊ शकतात तसेच निर्माण होणाऱ्या उत्पादनावर परिणाम करतात अश्या कॉस्ट ला आपण डायरेक्ट कॉस्ट म्हणून ओळखतो आणि जो खर्च सहाय्यक खर्च आहे ज्याशिवाय उत्पादन प्रक्रिया देखील शक्य नाही परंतु त्या खर्चांची किंमत मोजावी लागते कारण ती अप्रत्यक्ष किंमत असते उदाहरणार्थ आपण फॅक्टरी ओव्हरहे ड्सबद्दल बोलु ती एक अप्रत्यक्ष किंमत असते उदाहरणार्थ आपण कर्मचार्यांच्या पगाराबद्दल बोलतो ती सुध्दा एक अप्रत्यक्ष किंमत आहे कार्यालयात काम करणारे लोक कारखान्यात काम करणारे लोक परंतु प्रत्यक्षात यंत्रावर काम करत नाहीत त्यांना अप्रत्यक्ष किंमत म्हणतात तर त्यांच्यातील इतर मुख्य फरक म्हणजे या किंमतींना फिक्स्ड आणि व्हेरिएबल कॉस्ट असे देखील म्हटले जाते प्रत्यक्ष किंमत सामान्यत व्हेरिएबल असते आणि अप्रत्यक्ष किंमत हि फिक्स्ड स्वरूपाची असते तर जेव्हा फर्ममध्ये कर्मचारी काम करत असतात तेव्हा त्यांचा पगार निश्चित केला जातो त्याला कामावरून काढले जाऊ शकत नाही तो कायमस्वरूपी कर्मचारी आहे आणि तो एक व्हाईट कॉलर कर्मचारी आहे म्हणून त्याची किंमत ही अप्रत्यक्ष किंमत आहे परंतु यंत्रावर काम करणारा कामगार एक ब्लू कॉलर कर्मचारी असतो त्याला दिली जाणारी पगार हि प्रत्यक्ष किंमत म्हणून संबोधली जाते आणि त्या कामगारा शिवाय उत्पादन घेणे हे अशक्य आहे जर कर्मचारी कार्यालयात नसेल तर उत्पादन शक्य आहे परंतु जर ते कामगार तेथे नसतील तर उत्पादन शक्य नाही ज्या कॉस्टस उत्पादनास कारणीभूत ठरतात त्यास आपण डायरेक्ट कॉस्ट किंवा प्रत्यक्ष खर्च असे म्हणतो जे उत्पादन प्रक्रियेमागे आधारभूत असतात ते अप्रत्यक्ष खर्च असतात व्हेरिएबिलिटी व्हेरिएबिलिटी म्हणजे आपल्याकडे व्हेरिएबिलिटी नुसार तीन खर्च असतात ते म्हणजे फिक्स्ड कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट आणि सेमी व्हेरिएबल कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट ज्या बद्दल मी तुमच्याशी नुकतंच बोललो ज्याला पिरियड कॉस्ट म्हणतात म्हणजे अशी कॉस्ट जी काही कालावधीसाठी निश्चित असते त्यांची किंमत काही कालावधीत बदलत ही नाही समजा आपल्याकडे यंत्राचीची क्षमता आहे आता आपण एक यंत्र खरेदी करण्यासाठी किंवा एखादी यंत्र स्थापित करण्यासाठी २० दशलक्ष रुपये खर्च केले आहेत मग त्या यंत्राची उत्पादन क्षमता किती असेल ती असेल १०००० युनिट एवढी परंतु आपण जास्तीत जास्त १०००० युनिट्स एवढीच क्षमता वापरण्यास ही सक्षम नाहीत आपण जास्तीत जास्त ५००० युनिट्स एवढीच क्षमता वापरू शकतो तर आपल्या कडे जे यंत्र आहे ते आपणास २० दशलक्ष रुपयांना विक्री साठी काढावे लागेल म्हणजेच दोन कोटी रुपये बाहेर काढावे लागतील आणि यंत्र स्थापित झाल्यावर हि काही खर्च येतील आपण 10000 युनिट्स 5000 युनिट्स 2000 युनिट्स तयार करता त्या साठी लागणारा खर्च हा फिक्स्ड कॉस्ट आहे व्हेरिएबल कॉस्ट चा अर्थ असा आहे की जर आपण 10000 युनिट्स तयार करत असाल तर त्यानुसार आपण साहित्यावर जो खर्च करीत आहोत त्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात तर आपल्याला किती पाहिजे आहेती एक डायरेक्ट कॉस्ट आहे ती निश्चित स्वरूपाची आहे ज्याला आपण नियंत्रित करू शकत नाही ती खर्च केली जाते त्याला निश्चित किंमत किंवा अंशतः निश्चित किंमत असे आपण संभोधतो उदाहरणार्थ आपण आपल्या टेलीफोनवरील खर्च किंवा संप्रेषण खर्चासारख्या काही खर्चाबद्दल बोलतो जर हा लँडलाईन टेलिफोन असेल तर आपण फोन वापरा किंवा फोन वापरू नका या गोष्टीची पर्वा न करता आपण भाडे भराल तुम्हाला त्यासाठी फोन भाडे द्यावे लागेल बरोबर पोस्ट पेड मोबाईल टेलिफोन बाबतीतही असेच आहे आपण फोन वापरता तुम्ही त्याचा कमीत कमी वापर केला तरी तुम्हाला भाडे भरावे लागेल आणि चल भाग म्हणजे आपण वापरत असलेले कॉल साठी आपल्याला रक्कम किंवा बिल द्यावे लागेल मग आपल्या कडे नियंत्रणयोग्यता आहेआपण त्याला दोन भागामध्ये विभाजित करू शकतो जसे कि नियंत्रित खर्च किंवा अनियंत्रित खर्च आणि अनियंत्रित खर्च याला आपण ऍबनॉर्मल कॉस्ट असे म्हणतो म्हणजे नियंत्रित करण्यायोग्य खर्च म्हणजे जर प्रयत्न केले गेले आणि तरी हि काही कारणांमुळे खर्च हा नियंत्रणा बाहेर गेला तर तो ओळखला पाहिजे आणि तपासाला गेला पाहिजे आणि त्यावर नियंत्रण आणले गेले पाहिजे परंतु अनियंत्रित खर्च म्हणजे असे खर्च के जे कुणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात याबद्दल मी आपणास सांगितले हि होते उदाहरणार्थ कामगारांचे दर कामगार दर हा फर्मद्वारे किंवा कुणीही ठरवत नाही ते कामगार बाजारपेठेद्वारे ठरविले जातात उदाहरणार्थ संपूर्णपणे बाजारात कामगारांचे दर वाढले आहेत म्हणून कोणताही कामगार बाजारपेठेच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीवर काम करण्यास तयार होणार नाही जर असा अंदाज केला गेला असेल की उत्पादन तयार करण्यासाठी किंवा उत्पादनाच्या 1 युनिटसाठी उत्पादनाची एकूण किंमत 10 रुपये असेल आणि यात ५ रुपये हि मटेरियल कॉस्ट असेल आणि ४ रुपये हि लेबर कंपोस्ट असेल आणि १ रुपया हे इतर ओव्हरहेडस असतील आता हे एकूण किती रुपये असतील तर ते असतील १० रुपये म्हणजे कॉस्ट आहे १० रुपये परंतु जेव्हा वस्तू चे उत्पादन घेतले गेले तेव्हा आपणास लक्ष्यात आले कि वस्तू ची उत्पादन किंमत ही १२ रुपये प्रति युनिट आहे येथे आपणास विश्लेषण करावे लागेल कि स्टॅंडर्ड कॉस्ट होती १० आणि अकचुअल कॉस्ट आहे १२ म्हणजे येथे तफावत आहे ती ही २ रुपयांची मग आता हा २ रुपयांचा फरक का आलेला आहे उदाहरणार्थ जर मटेरियल कॉस्ट वाढली असेल तर मटेरियल कॉस्ट असेल ५ अधिक २ म्हणजे आपण जास्तीचे पैसे दिले आहेत 7 आणि सामान्यत मटेरियल 5 रूपये प्रति युनिट बाजारात उपलब्ध होती परंतु हे खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि आपण दोन रुपये अतिरिक्त दिले आहेत म्हणून ही नियंत्रित किंमत होईल हे नियंत्रित करण्यायोग्य होती परंतु ते नियंत्रित केले गेली नाही कारण खरेदी अधिकाऱ्यांने २ रुपये अधिक देय केलेले आहेत त्या साठी त्यांच्या विरुद्ध आपणास योग्य ती कारवाई करावी लागेल आणि पुढील वेळी काळजी घ्यावी लागेल परंतु उदाहरणार्थ ही मजुरीची किंमत आहे जर ती मजुरीची किंमत असेल तर 2 रुपये जास्तीचे पैसे दिले गेले असतील आणि त्यावेळी कामगार किंमत प्रति युनिट 4 रुपयांवरून 6 रूपये प्रति युनिटपर्यंत गेली असेल तर ती नियंत्रणाबाहेरची आहे कारण कोणीही ४ रुपये प्रति युनिट दराने मजूर उपलब्ध नाही परंतु त्यास प्रति युनिट 6 रुपये द्यावे लागतील तर मग ती अनियंत्रित किंमत ठरते आणि जर ती अनियंत्रित किंमत असेल तर आपण काय केले पाहिजे जादा पैसे द्यावे लागतील आणि कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही म्हणून या प्रकरणात खर्च चे दोन भाग पाडले जातात किंवा नियंत्रित करण्यायोग्य खर्च आणि अनियंत्रित खर्च म्हणून ओळखले जातात तसेच सामान्य आणि असामान्य किंमत म्हणून हि ओळखले जातात सामान्य परिस्थिती मध्ये किंमत काहीतरी असेल आणि असामान्य परिस्थितीत किंमत काही असेल आता उदाहरणार्थ आपण कृषी उत्पादन तयार करीत आहोत म्हणजे कोणतेही उत्पादन जे कृषी संदर्भातील कंसाच्या मालावर आधारित असेल आपल्याला माहित आहे की पीक चांगले असल्यास आणि नंतर कच्च्या मालाची सामान्य किंमत द्यावी लागेल उदाहरणार्थ आपण बटाट्याची चिप्स बनवत आहोत आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचे बटाटे लागतील आणि त्यासाठी आपण शेतकऱयांवर अवलंबून आहोत आपली अशी अपेक्षा आहे की सामान्यतः फर्मला प्रति किलो पाच रुपये प्रमाणे बटाटा उपलब्ध असेल तो हि दर्जेदार बटाटा आणि त्याला सामान्य खर्च म्हणतात पण जेव्हा पीक आले तेव्हा शेतकऱ्यांनी 8 रुपये प्रति किलो किंवा 9 रुपये प्रतिकिलो दर ठरवला कारण पिकाचे नुकसान झालेआणि एकूण उत्पादन हि अपेक्षेनुसार झाले नाहीत्यामुळे बाजारात बटाट्यांची कमतरता झाली म्हणून किंमत वाढत गेली तर ही ऍबनॉर्मल किंवा असामान्य किंमत ठरली हे कदाचित एकदा किंवा काहीवेळा होऊ शकते तर जर तेथे असामान्य किंमत असेल तरीही आपल्याला ती किंमत मोजावी लागेल आणि सामान्य किंमत हीच किंमत आहे ज्यास सामान्य किंमत म्हणतात परंतु उदाहरणार्थ जर उत्पादन उपलब्ध असेल तर सामान्य किंमतीवर त्यातील घटक उपलब्ध असतील परंतु आपण असामान्य किंमत दिली आहे तर हे व्हेरिएबल्स चे एक कारण आहे आणि आपल्याला ते कारण शोधून त्यामध्ये सुधारात्मक कृती करायला हवी भांडवली महसूल खर्च भांडवल म्हणजे दीर्घ मुदतीची किंमत म्हणजे ज्याचा फायदा फर्मला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी जमा होतो ज्याला भांडवली किंमत म्हणून संबोधले जाते किंवा आपण निश्चित खर्च ही म्हणू शकता महसूल खर्च ही एक किंमत आहे जी दररोज चे खर्च पूर्ण करण्यासाठी असते आणि त्याला अल्प मुदतीची किंमत असे ही म्हणू शकता की ज्याचा फायदा कंपनीला जास्तीत जास्त एक वर्षाच्या कालावधीसाठी मिळू शकेल ज्याला महसूल खर्च म्हणतात उदाहरणार्थ साहित्याची किंमत ही महसूलाची किंमत श्रमांची किंमत ही महसूल किंमत ओव्हरहेडची किंमत ही महसूल किंमत असते परंतु यंत्राची किंमत ही भांडवली किंमत असते इमारतीची किंमत ही भांडवली किंमत असते फर्निचरची किंमत ही भांडवली किंमत असते कारण ती आकाराने मोठी असतेतसेच मोठ्या प्रमाणात आणि दीर्घ कालावधीसाठी असते म्हणूनच ही किंमत वाढविण्यासाठी आपण किती रक्कम गुंतवित आहोत आणि ज्या कालावधीत या खर्चाचा फायदा होऊ शकतो त्याच्याशी संबंधित आहे त्यानंतर टाइम कॉस्ट म्हणून आपण म्हणू शकता की आपल्याकडे हिस्टोरिकल कॉस्ट आहे आणि आपल्याकडे प्रमाणित हि किंमत आहे तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण हिस्टोरिकल कॉस्टबद्दल बोलत असतो याचा अर्थ असा की भूतकाळातील खर्च किती होता तसेच अपेक्षित किंमत म्हणजेच सॅन्डर्ड किंमत किती होती आणि या सर्व म्हणजेच स्टॅंडर्ड कॉस्ट हिस्टोरिकल कॉस्ट एक्चुअल कॉस्ट आणि भविष्यात्मक किंमत या वेळेनुसार आहेत का हे पाहावे लागले जेव्हा आपण बजेटच्या किंमतीबद्दल बोलतो तेव्हा ती प्रमाणित किंमत असते आणि भविष्यातही अशी अपेक्षा असते ऐतिहासिक किंमत ही वास्तविक किंमत आहे जी आधीपासून आलेली आहे आणि ती मार्गदर्शक घटक किंवा बेस लेव्हल फॅक्टर म्हणून वापरली जाऊ शकते त्यानंतर नियोजन आणि नियंत्रण असते आपल्याकडे नियोजन खर्च आणि नियंत्रक किंमत आहे म्हणून नियोजन खर्च हीच पुन्हा प्रमाणित किंमत असते माझ्यामते मानक किंमत हि अर्थसंकल्पित किंमत आहे आपण प्रत्येक फर्ममध्ये अर्थसंकल्प तयार करतो आणि त्यानंतर आपण वास्तविक असलेल्या उत्पादनासाठी जातो तर या एका किंमतीला अर्थसंकल्पित किंमत म्हणतात आणि एक म्हणजे एसी जी वास्तविक किंमत किंवा एक्चुअल कॉस्ट असते आणि नंतर दुसरी किंमत म्हणजे बीसी त्यालाच आपण अर्थसंकल्पित किंमत बजेटेड कॉस्ट असे म्हणतो तर आता आपल्याला हे पहायचे आहे की उत्पादनाची बजेट किंमत प्रति युनिट 10 रुपये आहे आणि नंतर येथे वास्तविक किंमत म्हणजे प्रति युनिट 12 रुपये आहे याचा अर्थ असा आहे की हे आता चिंतेचे कारण आहे मग नियोजन याचा अर्थ काय आहे की भविष्यात काय करावे लागेल भविष्यात कसे करावे आणि भविष्यात ते कोणत्या किंमतीवर करावे लागेल हे ठरविणे नियंत्रित करणे म्हणजे एकदा आपण अंदाजपत्रकांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्यक्षात केलेली कारवाई होय आणि वास्तविक निकाल कसे असतात हे सत्यापित करणे तर जेव्हा आपण बजेट केलेल्या कामगिरीची प्रत्यक्ष कामगिरीशी तुलना केली तर जर बजेट केलेली कामगिरी वास्तविक कामगिरीच्या बरोबरीची असेल आणि त्यानंतर कोणताही फरक नसेल तर जर बजेट केलेले कामगिरी वास्तविक कामगिरीपेक्षा कमी असेल तर ते सकारात्मक भिन्नता आहे परंतु जर बजेट केलेले कामगिरी वास्तविक कामगिरीपेक्षा अधिक असेल तर ती नकारात्मक भिन्नता असेल आणि किंमतीच्या बाबतीत ते उलट असेल तर बजेटची किंमत प्रत्यक्ष किंमतीपेक्षा कमी होती त्या बाबतीत नकारात्मक फरक आहे आपल्याला त्यामागील कारणे शोधून काढावी लागतील जर एक्चुअल कॉस्ट हि बजेटड कॉस्ट पेक्षा जास्त असेल तर तेथे नकारत्मक भिन्नता आहे आणि या उलट जर एक्चुअल कॉस्ट हि बजेटड कॉस्ट पेक्षा कमी असेल तर ती एक सकारत्मक भिन्नता असेल तर आपणास येथे शोधावे लागेल कि सकारात्मक भिन्नता का आलेली आहे आपली बजेट प्रक्रिया सदोष होती किंवा प्रत्यक्ष उत्पादनासाठी जाताना आपण खूप प्रभावी ठरलो आहोत तर याचा अर्थ हा कि जेव्हा आपण भविष्यासाठी नियोजन करतो आणि त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जर आपण बजेटेड किंवा सॅन्डर्ड कॉस्ट ची एक्चुअल कॉस्ट सोबत त्याची तुलना करत असताना कामगिरीची तुलना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तेथे सकारात्मक फरक असेल तरीही आणि तेथे नकारात्मक फरक असल्यास देखील त्याचे विश्लेषण केले पाहिजे म्हणूनच आपला उद्देश असा आहे की भविष्यात बजेट खर्च आणि वास्तविक किंमत यांच्यात भिन्नता किंवा विचलन असू नये तर नियंत्रण आणि शेवटी निर्णय घेण्याच्या किंमतीचा उपयोग करणे हा हेतू आहे आता निर्णय घेण्यासारखे खर्च म्हणजे आपण बजेटिंग खर्च म्हटल्यावर येथे जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चाचा समावेश करू शकतो एक किंमत येथे आहे अर्थसंकल्प खर्च आपल्याला मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करण्यास मदत करीत आहेत मग आपण प्रत्यक्ष खर्चाविषयी बोलतो जेव्हा आपण नियोजित किंवा नियंत्रित खर्च पाहतो तेव्हा आपण त्याला निर्णय घेणारी किंमत देखील म्हणतो उदाहरणार्थ आपण हे शोधण्याचा प्रयत्न करतो कि बाजारपेठेत वस्तू हि संपूर्ण कॉस्ट वर किंवा व्हेरिएबल कॉस्ट या दोन्ही पैकी कोणत्या किमतीवर विक्री साठी काढायची सामान्यतः आपण या वेगवेगळ्या कॉस्ट च्या संकल्पनांना व्हेरिएबल कॉस्ट व टोटल कॉस्ट असे म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट ला मार्जिनल कॉस्ट देखील म्हटले जाते याला सीमान्त किंमत देखील म्हटले जाते आणि ही एकूण किंमत किंवा संपूर्ण किंमत असते आणि संपूर्ण किंमत म्हणजे नेमकी कोणती किंमत तर व्हेरिएबल कॉस्ट अधिक फिक्स्ड कॉस्ट तर मार्जिनल कॉस्ट म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट कधी कधी बाजारपेठे मध्ये एकूण किमतींवर वस्तूची विक्री करताना आपण असक्षम ठरतो कारण ही एक स्पर्धात्मक परिस्थिती आहे तसेच बरेच नवीन पुरवठा करणारे बाजारात दाखल झाले आहेत आणि बाजार हा संकुचित झाला आहे किंवा कदाचित त्यामुळे स्पर्धा ही वाढली आहे येथे वेगवेगळे घटक असू शकतात परंतु बाजारपेठे मध्ये टिकयचे आहे आपल्याला बाजाराच्या बाहेर जाण्याची इच्छा नाही आणि आपण अपेक्षा करीत आहोत की ही स्पर्धात्मक घटना एक तात्पुरती घटना असेल आणि आपण आपले स्थान पुन्हा मिळवू आणि बाजारामध्ये या गोष्टी सुधारतील तर असे काय घडते की सध्याच्या काळात कंपन्या त्यांची उत्पादने बाजारात चल किंमतीला विक्रीस प्रारंभ करतात आणि फिक्स्ड कॉस्ट ही निश्चित केलेल्या उत्पादनाच्या एकूण किंमतीत समाविष्ट करत नाहीत तर याचा अर्थ म्हणजे केवळ व्हेरिएबल कॉस्ट च आपण केवळ वसुल करू शकतोत खरंतर दोन प्रकारची कॉस्ट असते व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट आपणाला ठाऊक आहे कि फिक्स्ड कॉस्ट म्हणजे अशी कॉस्ट जी यंत्राचा घसारा किंवा लेबर कॉस्ट तसेच एम्प्लॉई कॉस्ट आणि इतर कॉस्ट यांना म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मटेरियल ला लागणारी कॉस्ट त्या नंतर लेबर आणि इतर ओव्हरहेडस साठी लागणारी कॉस्ट बरोबर तर आप्ल्यालादे येथे ३ प्रकारचे कॉस्ट उपलब्ध आहेत आता या प्रकरणात जेव्हा आपण एखादे उत्पादन तयार करीत असतो तेव्हा आपण त्यास एकूण किंमतीवर विकायचा विचार करतो हे बरोबर आहे हे एक हे दोन आहे आणि एकूण किंमत आपण निश्चित किंमत देखील वसूल करू इच्छितो तसेच आपण व्हेरिएबल किंमतही वसूल करू इच्छितो परंतु बाजारात स्पर्धा वाढली असल्याने आपण येथे काय करीत आहोत तर आपला तात्पुरता हेतू हा असेल की आपण जे काही साहित्य श्रम आणि इतर ओव्हरहेड्सवर खर्च करत आहोत ते प्रथमतः आपल्याला प्राप्त व्हावेत तर ती भौतिक किंमत आपल्या खिशातून जात नाही तसेच श्रम खर्च ही आपल्या खिशातून जात नाही व इतर ओव्हरहेड्स हि आपल्या खिशातून जात नाहीत जरी आपण सक्षम असाल तरी देखील निश्चित किंमत म्हणजे बुडलेली किंमत आहे आणि हे यापूर्वीही घडले आहे हे आपल्या हातातून सुटून गेले होते आपण यंत्र वापरले किंवा ना वापरले आपणास त्याचा घसारा द्यावाच लागेल म्हणूनच जर आपण घसारा किंवा यंत्राची किंमत परत मिळवू शकलो नाही तर आपण कमीतकमी भौतिक श्रम आणि ओव्हरहेड खर्च पुनर्प्राप्त करण्यास सक्षम बनायला हवे जेणेकरून आपण निश्चित खर्चाची पुनर्प्राप्ती पुढे ढकलू शकू आपण फक्त व्हेरिएबल कॉस्ट वसूल करू आणि व्हेरिएबल किंमतीवर आपण उत्पादनाची विक्री सुरू करू उदाहरणार्थ आता आपणउत्पादन विकत घेत आहोत पूर्वी आपण बाजारात प्रति युनिट उत्पादन विक्री करत होतो म्हणजेच किती रुपये प्रति युनिट्स तर ते होते २० रुपये प्रति युनिट्स समजा उत्पादनाची किंमत 18 रुपयांवर आली आहे काही लोकांनी ते प्रति युनिट 18 पर्यंत विकण्यास प्रारंभ केला आहे तर याचा अर्थ असा की २० रुपये मध्ये आपल्याला प्रति युनिट 5 रुपये एवढा फायदा होतो आपला नफा 5 रुपये एवढा आहे म्हणजेच आपण 5 रुपयांचा नफा मिळवत होतो तर याचा अर्थ असा आहे कीआपली उत्पादन किंमत ही १५ रुपये अधिक ५ रुपये नफामिळून एकूण किंमत बनली २० रुपये इतकी ज्या नुसार आपण बाजारात विक्री करू शकतो आणि आपल्या एकूण 15 रुपयांच्या खर्चापैकी आपण असे म्हणू शकता की चल किंमत 12 रुपये होती आणि निश्चित किंमत म्हणजे 3 रुपये तर याचा अर्थ असा होतो की उत्पादनाची एकूण किंमत म्हणजेच हे एकूण 15 रुपये झाले आता जेव्हा बाजारपेठ स्पर्धात्मक बनली आहे आणि बाजारात उत्पादन १८ रुपयांना विकले जात आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण किती सक्षम आहोत आपण बदलत्या किंमती पैकी किती रक्कम वसूल करू शकतो तर एकूण १२ रुपये आपण वसूल करू शकतो एकूण १२ रुपये येत आहेत जे आपण वसूल करण्यास सक्षम होतो कारण आपण २० रुपये नव्हे तर १८ रुपये दराने विक्री करत आहोत आणि या पैकी फिक्स्ड कॉस्ट जी आहे ३ रुपये ती ही १५ रुपयांमधून आपण वसूल करत आहोत तर येथे काही प्रमाणात लॉस होत आहे किंवा नफा होत आहे तर या क्षणी आपण सुरक्षित आहोत आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण येथे नाही परंतु उदाहरणार्थ आता आपण याबद्दल बोलत आहोत की आपली उत्पादन किंमत कमी होत आहे आणि बाजारात ही उत्पादनाची किंमत कमी होते आहे हे आता बाजारात वस्तू १८ रुपयाला विक्री होईलच असे नाही तर ती अजून कमी होण्याची शक्यता आहे कारण बाजारात पर्यायी पुरवठा करणारे उपलब्ध आहेत तसेच काही उत्पादन प्रक्रियेत अधिक कार्यक्षम आहेत आणि आता किंमत ही कमी झालेली आहे बाजारात ती आता १८ रुपये आहे परंतु किंमत त्वरित खाली ना जात सावकाशपणे व स्थिरपणे खाली जात आहे आपण स्पर्धा लढवत होतो पण आता स्पर्धा तीव्र झाली आहे आणि आता बाजारातल्या उत्पादनाची किंमत 14 रुपये इतकी आहे वस्तू या प्रति युनिट 14 रुपयांवर विकले जात आहेत आणि आता आपली फर्म अत्यंत अवघड अवस्थेत आहे तर आता काय होईलतर फर्म किती वसुली करण्यास सक्षम आहे पुन्हा चल किंमत म्हणून १२ रुपये पण निश्चित खर्च हा २ रुपये इतकाच आपण वसूल करू शकण्यास सक्षम आहोत आणि येथे आपण नफ्या बद्दल चर्चा केली तर तो असेल 0 तर आपली किंमत बनेल १४ रुपये तर आहे कि आपले किती रुपयांचे नुकसान झाले तर ते असेल रुपये १ कारण आपली उत्पादन किंमत होती १५ रुपये आणि आपण बाजारात वस्तू विकली १४ रुपये प्रमाणे तर आपण व्हेरिएबल कॉस्ट मिळवू शकू परंतु फिक्स्ड कॉस्ट पूर्णपणे मिळवणे अशक्य आहे तर आता आपल्याला संपूर्ण बाजारपेठेची प्रक्रिया आणि संपूर्ण बाजार परिस्थितीचे विश्लेषण करावे लागेल आपण अपेक्षा करीत आहोत की अद्याप ही तात्पुरती घटना आहे आणि बाजार पुन्हा सुधारेल हे नवीन खेळाडू जे बाजारात आहेत ते बाजारपेठेतून बाहेर जातील म्हणजे पुन्हा किंमत 20 ते 22 रुपयांपर्यंत वाढेल मग आपण बाजारामध्ये प्रतीक्षा करत राहू शकतो यात कोणतीही हानी नाही पण पहा आता अशी परिस्थिती आहे की आपण 20 रुपयांवर विक्री करीत होतो ते खाली 18 रुपयांवर आली आता होऊन गेलेल्या कालावधी मध्ये किंमत कमी होऊन १४ रुपये झाली आहे ती अजून कमी होत जाईल जसे कि १२ रुपये आणि परत १० रुपये तर याचा अर्थ असा आहे कि याला आपण निर्णय निश्चिती किंमत म्हणू शकतो तर जो पर्यंत किंमत १२ रुपयांच्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्ही बाजारात वाट पाहत थांबू शकता आणि स्पर्धा लढवू शकता जर ते 12 रुपयांपर्यंत असेल तर आपण बाजारात टिकून राहू शकता कारण उत्पादन 12 रुपयांना विकून आपण चल किंमत वसूल करू शकता आपण ज्या कच्च्या मालाची किंमत मोजत आहोत ती आपण वसूल करण्यास सक्षम आहोत आपण ज्या श्रम खर्चाची भरपाई करीत आहोत ते ही वसूल करण्यास आपण सक्षम आहोत आपण जे काही ओव्हरहेड खर्च वीज आणि इतर लुब्रिकेंट्स खर्च मोजत आहोत आपण त्याचा हि खर्च वसूल करण्यास सक्षम आहोत परंतु ही परिस्थिती अतिशय धोकादायक आहे कारण आपण निश्चित किंमत वसूल करण्यास सक्षम नाहीत आणि नफा शून्य आहे त्यामुळेच आपण तोट्याच्या स्थितीत आहोत तर हे किती काळ चालत राहील आपण येथे हा निर्णय घ्यावा की आपणास उत्पादन किरकोळ किंमतीवर चल किंमतीवर किंवा एकूण खर्चावर विकायचे आहे परंतु बाजारात काही अनुचित प्रकार घडत असतील तर ते किती काळ टिकेल किंवा टिकणार नाही अश्यावेळी आपण बाजारात टिकून राहायला हवे जर ही अल्प मुदतीची घटना असेल तर बाजारात टिकून राहा आणि स्पर्धा लढवण्याचा प्रयत्न करा परंतु आपण अपेक्षा करीत आहोत की ही दीर्घ मुदतीची घटना असेल आपण बाजारात 12 रुपयांच्या पलीकडे किंवा 14 रुपयांपेक्षा जास्त बाजारात उत्पादन विकू शकणार नाही जर 14 रुपये बाजारात कायमस्वरूपी किंमत ठरत असेल तर आपल्याकडे फक्त काही पर्याय आहेत एक पर्याय म्हणजे आपण आपल्या किंमतीच्या प्रक्रियेकडे पुनश्य पहिले पाहिजे आणि आपला बदललेला खर्च तसेच निश्चित किंमत कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे निश्चित किंमत आपण खाली आणू शकत नाही म्हणजे इमारत आपण बदलू शकत नाही परंतु आपण मानवी संसाधनांवर लक्ष केंद्रित करू शकतो म्हणजेच आपल्याला आपले मानव संसाधन कमी करावे लागेल जर तेथे बरेच कर्मचारी असतील तर आपण त्यांना कंपनीची एकूण स्थिती समजावून सांगितली पाहिजे आणि त्यांना व्हीआरएस म्हणजेच ऐच्छिक सेवानिवृत्ती द्या आणि मग ते कंपनी बाहेर जातील अश्या प्रकारे आपण मानवी संसाधने कमी करू शकतो आपण निश्चित केलेल्या किंमतींबद्दल विचार करतो जे नियंत्रित केले जाऊ शकतात किंवा जे दूर केले जाऊ शकतात आणि आपण व्हेरिएबल किंमतीकडे गांभीर्याने लक्ष दिले पहिले कारण व्हेरिएबलची किंमत कमी करणे खूप सोपे आहे कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या स्त्रोतांकडून आपण कच्चा माल खरेदी केला पाहिजे आपण कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी दीर्घकालीन चालणाऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश केला पाहिजे म्हणजेच आपण अश्या बाजारातून किंवा पुरवठा करणाऱ्यांकडून वस्तू घेतल्या पाहिजेत जे अत्यंत स्पर्धात्मक किंमतीवर ते पुरवतात आपल्याकडे श्रम आहे आणि मजुरीवरील खर्च देखील आपण नियंत्रित केला पाहिजे आपण आपले इनपुट आणि इतर ओव्हरहेडची किंमत देखील नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपल्याला बाजारात टिकणे आवश्यक आहे तर आपल्याला किंमत नियंत्रित करावी लागेल कारण किंमत आपल्या हातात नाही परंतु आपण केवळ बाजारात टिकून राहू शकतो जर वेळेत परिस्थिती सुधारली तर 14 रुपयांना उत्पादन विकले जाण्याची शक्यताही कमी झाली तर किंमत बदलू शकेल आणि निश्चित किंमत कमी होऊ शकेल आणि पुन्हा बाजारातील फर्मचे उत्पादन आणि विक्री फायदेशीर बनेल म्हणूनच निर्णय घेण्याच्या किंमती बद्दल मी तुमच्याशी बर्याच दिवसांपासून चर्चा करीत आहे आणि निर्णय घेण्याची किंमत ही अत्यंत महत्वाची किंमत आहे या बद्दल हि बोललो आहे तर आपण सर्वानी या तीन कॉस्ट बद्दल विचार केला पाहिजे ज्या अत्यंत महत्वाच्या आणि उपयुक्त अश्या आहेत आणि आपल्याला हे पहावे लागेल की आपल्या उत्पादन खर्चासाठी किती किंमत मोजावी लागेल आणि उत्पादन विक्रीसाठी किती किंमत मोजावी लागेल उत्पादन कोणत्या किंमतीवर बाजारपेठत विकावे लागेलतर हि किंमत निर्णय निश्चिती किंमत असेल जे कि व्हेरिएबल कॉस्ट किंवा फिक्स्ड कॉस्ट यापैकी एक असू शकते अकाउंटिंग संदर्भातील माहिती आपण का वापरतो तर त्याचे विविध उद्देश आहेत ती अगदी पटकन उपलब्ध होणारी सामान्य अकाउंटिंग माहिती आहे तसेच ती फीनंसिअल माहिती हि आहे ती कॉस्टिंग संदर्भातील हि माहिती आहे तर ती अकाउंटिंग च्या दोन शाखांपैकी कोणतीही माहिती असू शकते मी तुम्हाला नुकतेच सांगितले आहे की जर खर्च वाढला जेव्हा आपण कॉस्ट शीट तयार करीत असतो आणि कॉस्ट शीट मधून मिळालेली जी हि माहिती असेल त्या नुसार आपल्या कडे एक्चुअल कॉस्ट किती उपलब्ध आहे हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट मार्फत जणू शकतो आणि त्या नंतर आपणास तुलना करावी लागेल कि कॉस्ट हि नियोजीत पातळी च्या पुढे का जात आहे आणि त्याची गणना करावी लागेल आणि समस्सेचे निराकरण करावे लागेल म्हणून आपल्याला फर्ममध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या शोधून काढाव्या लागतील आणि मग आर्थिक लेखा समस्येच्या बाबतीत या समस्येचे पालन करावे लागेल आणि मग ते मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटींग किंवा वितरणाशी संबंधित समस्या ही असू शकतील आणि तेथे असणारी आकडेवारी आणि लेखा माहिती मोठ्या प्रमाणात मदत करते आपणास अकाउंटिंग सिस्टिम बद्दल माहिती असेल अकाउंटिंग सिस्टिम मध्ये माहिती चे संकलन एकत्रीकरण आणि माहिती चे प्रसारण इत्यादी संघटनेच्या भागधारकांपर्यंत पोहचवले जाते जर ते आर्थिक लेखा असेल तर ते अंतर्गत आणि बाह्य दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल परंतु किंमतीच्या लेखा अंतर्गत तयार केलेली एकूण माहिती केवळ अंतर्गत भागधारकांसाठी उपयुक्त आहे बाह्य भागधारकांच्या बाबतीत ती काहीही उपयुक्त नाही आणि ही माहिती अंतर्गत निर्णय घेताना वापरली जाऊ शकते त्याचप्रमाणे जेव्हा आपण लेखा प्रणाली आणि आर्थिक लेखाबद्दल बोलतो तेव्हा विशेषत ही माहिती बाह्य भागधारकांपर्यंत पोचवावी लागते हि माहिती बाह्य जगात जावी लागेल म्हणूनच ती अशा भाषेत तयार करावी लागेल जी सर्वांना समजेल म्हणून तिथे आपण एक प्रणाली तयार केले आहे ज्याला आपण जीएएपी इंडियन जीएएपी अमेरिकन जीएएपी यूके जीएएपी असे म्हटले जाऊ शकते वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे स्वतःचे GAAP आहे जीएएपी म्हणजे सामान्यत स्वीकारलेली लेखा तत्त्वे आणि ही लेखा तत्त्वे मला वाटते की आपण यापूर्वी पूर्ण पाहिलेली आहेत तसेच आपणास अकाउंटिंगच्या तत्त्वांविषयी माहिती आहे या प्रणालींना अकाउंटिंग मध्ये सर्व सामान्यतः स्वीकृत लेखा सिद्धांत म्हणून मान्यता दिली जातेतर जेथे आपण लेखा संकल्पना लेखा नियमावली विविध प्रकारची खाती जर्नलच्या नोंदी पास करण्याचे नियम याबद्दल बोलणार आहोत मूलतः हे जीएएपी तयार केले गेले आहे हि सर्व सामान्य स्वीकृत लेख तत्वे फर्मच्या अकाउंटिंग आणि फियांचीअल माहितीशी निगडित असतात तसेच सर्वाना ज्ञात ही असतात म्हणून आपण आर्थिक लेखा अंतर्गत जीएएपी वापरतो परंतु व्यवस्थापन खाते किंवा खर्च लेखा यासाठी जीएएपी मुळीच आवश्यक नाही कारण ती माहिती केवळ अंतर्गत वापरासाठी तयार केली गेली आहे आणि अंतर्गतपणे काम करणारे लोक स्वतःची अंतर्गत भाषा समजतात म्हणून कोणत्याही जीएएपी ची येथे आवश्यक नाही आता जेव्हा आपण अंतर्गत सिस्टीम किंवा अकाउंटिंग बद्दल बोलतो तेव्हा आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग अंतर्गत या प्रकारचा संबंध जोडतो व्यवस्थापन लेखामध्ये केवळ त्या क्रिया केल्या जातात जेथे आपल्याकडे फायदे आणि खर्चाची माहिती असते ते व्यवस्थापन लेखामधील निर्णय घेण्याचे मूलभूत घटक आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आपण ज्या काही कृती करतो व्यवस्थापन अकाउंटिंगमध्ये आपण घेत असलेल्या कोणत्याही अतिरिक्त कृती जे थेट फायदे आणि खर्चाशी संबंधित असतात आपण येथे सांगू कि जीएएपी आवश्यक आहे कोणतेही शिल्लक पत्रक आवश्यक नाही नफा आणि तोटा खाते आवश्यक नाही आपण ती माहिती आर्थिक लेखा स्टेटमेन्ट्स कॉस्ट अकाउंटिंग स्टेटमेन्ट्समधून काढतो परंतु व्यवस्थापन अकाउंटिंग अंतर्गत तुमची निर्णय निश्चिती घेण्यात मुख्यत्वे दोन गोष्टींवरआधारित असेल ते म्हणजे फायदे आणि खर्च आपण कोणती कारवाई करू इच्छित आहोत याबद्दल आपण नेहमी विचार केला पाहिजे म्हणजेच मी हि किंमत घेतल्यावर मला काय फायदा होईल याचा विचार केला पाहिजे जर किंमत लाभापेक्षा कमी असेल किंवा लाभ किंमतीपेक्षा अधिक असेल तर त्या कारवाईसाठी जावे लागेल परंतु जर याउलट झाले तर आपणास पर्याय शोधावे लागतील तुम्ही विचार केला पाहिजे कि आपण येथे पर्यायांकडे पहिले पाहिजे तसेच आपण फर्म चे मूल्य वाढवण्यातही सक्षम नाहीत तर फायदे आणि खर्च शोधण्यासाठी खर्च लेखा आपणास मदत करीत आहे आर्थिक लेखा आपणास मदत करीत आहेत तर व्यवस्थापन लेखा अंतर्गत आपले काम म्हणजे त्या किंमती आणि कमाईचे भाषांतर करणे मॅनेजमेंटची किंमत आणि फायद्याच्या संदर्भात आणि तुलनात्मक नफ्याशी तुलना केल्यासअसे कि फर्मला आर्थिक फायदा होईल आणि आपण व्यवस्थापन लेखा प्रक्रियेअंतर्गत कंपनीत घेत असलेला प्रत्येक निर्णय ते खर्च आणि लाभावर अवलंबून असले पाहिजेत लेखाच्या इतर कोणत्याही तत्त्वांची आवश्यकता नसते व्यवस्थापन लेखा निर्णय घेण्याच्या फक्त साध्या मूलभूत गोष्टी म्हणजे फायदे आणि किंमत आता आपण त्या पुढच्या भागाबद्दल त्वरित चर्चा करणार आहोत ते म्हणजे नियोजन व नियंत्रणे आणि आपण हे जाणून घेणार आहोत की आपण फर्ममध्ये कशी योजना आखतो कंपन्यांमध्ये आपले नियंत्रण कसे आहे नियोजनासाठी कोणती साधने व तंत्रे उपलब्ध आहेत आणि फर्ममधील नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या निर्णयासाठी त्यांचा कसा उपयोग केला जाऊ शकतो तर पुढच्या वर्गात यावर चर्चा होईल तर आता पर्यंत आपण हे जाणून घेतले कि अकाउंटिंग च्या विविध शाखा कोणत्या आहेत त्यांचा वापर कसा केला जातो आणि त्या मार्फत माहिती कशी तयार केली जाते तसेच आपण हे हि पहिले कि फीनंसिअल आणि कॉस्ट अकाउंटिंग ह्या निर्णय निश्चिती साठी आणि ववस्थापना साठी कश्या प्रकारे मदत करतात तर या विषयासंबधिती पुढील मुद्दे म्हणजेच नियोजन आणि नियंत्रण आणि त्या संदर्भातील साधने यावर आपण पुढील सत्रात चर्चा करू खूप खूप धन्यवाद